मागील काही व्याख्यानांमध्ये आपण पायथन मधील विविध प्रकारांची मूल्ये पाहिली आहेत संख्यांपासून सुरुवात करून बुलियन्स स्ट्रिंग्स आणि लिस्ट्स सारखे सिक्वेन्स पाहिले आहेत आता ज्या क्रमाने विधाने अंमलात आणली जातात त्या क्रमाकडे परत जाऊया लक्षात ठेवा की आपण म्हटले आहे की सामान्य पायथन प्रोग्राममध्ये फंक्शन व्याख्यांचा संग्रह असेल आणि त्यानंतर अनेक विधाने असतील सर्वसाधारणपणे पायथन इंटरप्रिटर आपण जे काही देतो ते वरपासून खालपर्यंत वाचतो म्हणून जेव्हा ते फंक्शनची व्याख्या पाहते तेव्हा ते समजते परंतु ते कार्यान्वित करणार नाही आपण लवकरच फंक्शनची व्याख्या अधिक तपशीलवार पाहू आपण आता अशा गोष्टींकडे आलो आहोत की जी व्याख्या नाही म्हणून पायथन ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करेल या बदल्यात फंक्शनचा वापर करणे समाविष्ट असू शकते अशा परिस्थितीत फंक्शन परिभाषित करणारी विधाने कार्यान्वित केली जातील तथापि जर आमच्याकडे आमच्या प्रोग्रामची सरळ अंमलबजावणी असेल तर आम्ही केवळ मर्यादित गोष्टी करू शकतो याचा अर्थ आम्ही काय करू इच्छितो यापेक्षा आमच्याकडे स्टेप्सचा क्रम आहे ज्याचा आम्ही नेहमी अनुसरण करतो

आता बर्याच परिस्थितींमध्ये अनेक वास्तववादी परिस्थितींमध्ये आत्तापर्यंत जे घडले त्यानुसार आपण पाहत असलेल्या वर्तमान मूल्यांनुसार आपल्याला पुढील स्टेप बदलण्याची आवश्यकता असते वास्तविक जीवनातील उदाहरण पाहू समजा तुम्ही सकाळी बसस्टॉपवर जाण्यासाठी तुमच्या सामानाची बांधणी करत आहात त्या दिवशी पाऊस पडेल असे तुम्हाला वाटते की नाही यावर तुम्ही छत्री सोबत नेली की नाही हे अवलंबून असेल जर तुम्ही नेहमी छत्री बाळगत असाल तर तुमची पिशवी जड होते जर तुम्ही छत्री नेली नाही तर तुम्ही ओले होण्याची शक्यता असते तर तुम्ही येथे थांबून पहा हवामानाचा अंदाज वाचून किंवा खिडकीतून बाहेर बघून आज पाऊस पडण्याची शक्यता आहे का पाऊस पडण्याची शक्यता असल्यास तुमच्या पिशवीत छत्री असल्याची खात्री करा ती नसेल तर ठेवा किंवा आधीच असल्यास ती राहू द्या पाऊस पडण्याची शक्यता नसल्यास छत्री पिशवीत नाही याची खात्री करा ती नसल्यास ठीक आहे अन्यथा ती बाहेर काढून ठेवा तर या प्रकारची जी स्टेटमेंट्स अंमलात आणली जातात त्या क्रमाने अंमलबजावणी बदलते यालाच प्रोग्रामिंग भाषांमध्ये कंट्रोल फ्लो म्हणून संबोधले जाते तीन मूलभूत गोष्टी आहेत ज्या सर्व आपण जीसीडी प्रकरणात अनौपचारिकपणे पाहिल्या आहेत एक म्हणजे आपण फक्त कण्डिशनल एक्सिक्युशन चे वर्णन करतो दुसरे म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट ठराविक वेळा पुनरावृत्ती करायची असते आणि ही संख्या आधीच ओळखली जाते आपल्याला या खोलीतून त्या खोलीत 10 पेट्या घेऊन जायचे आहे म्हणून 10 वेळा आम्ही येथून तिकडे एका वेळी एक बॉक्स घेऊन जातो दुसरीकडे आपण काहीतरी पुनरावृत्ती करू इच्छितो जेथे पुनरावृत्तीची संख्या आधीच माहित नसते समजा आपण आपल्या चहाच्या कपात साखर टाकली आणि साखर विरघळेपर्यंत ती ढवळायची आहे तर आपण काय करू एकदा ढवळून अजून साखर आहे का हे तपासून घेऊ ते पुन्हा ढवळून घेऊ अजून साखर आहे का ते तपासू एक फेरी नंतर आपल्याला आढळेल की साखर विरघळली कपच्या तळाशी साखर नाही आणि आपण ढवळणे थांबवू येथे आपण ढवळण्याची क्रिया अनेक वेळा पुनरावृत्ती करू परंतु आपल्याला ते दोनदा किंवा पाच वेळा ढवळावे लागेल की नाही हे आधीच माहित नाही आपण साखर विरघळेपर्यंत ढवळत राहू चला सशर्त अंमलबजावणीसह सुरुवात करूया पायथनमध्ये कंडिशनल एक्झिक्यूशन लिहिले आहे जसे आपण if स्टेटमेंट वापरून पाहिले आमच्याकडे if आहे नंतर आमच्याकडे एक सशर्त एक्सप्रेशन आहे जी सामान्यत तुलना करून सत्य किंवा असत्य मूल्य देते परंतु फंक्शन देखील आहे जे सत्य किंवा असत्य परत करते आणि आमच्याकडे हा कोलन आहे जो शेवटी अट दर्शवतो नंतर सशर्त अंमलात आणले जाणारे विधान इंडेंट केले जाते म्हणून ते डावीकडून सेट केले जाते जेणेकरून पायथनला कळेल की हे विधान या स्थितीद्वारे शासित आहे m साठी n चे जुने मूल्य घेऊन ही असाइनमेंट आम्ही एकाच वेळी करतो आणि m भागिले n चे मूल्य 0 नसेल तरच n साठी m भागिले n चे मूल्य घेतो दुसरे विधान सशर्तपणे अंमलात आणले जाते फक्त जर स्थितीचे मूल्यमापन खरे असेल आणि इंडेंटेशन if चे मुख्य भाग सीमांकित करते मुख्य भाग त्या विधानांचा संदर्भ देते जे आपण नुकत्याच तपासलेल्या स्थितीनुसार आहेत याचे एक छोटेसे उदाहरण पाहू समजा आपल्याकडे कोड आहे जो खालीलप्रमाणे दिसतो आपल्याकडे if कंडिशन असेल तर आपल्याकडे दोन विधाने आहेत विधान 1 आणि विधान 2 आणि नंतर आपल्याकडे तिसरे विधान आहे जे अभिप्रेत नाही इंडेंटेशन पायथनला सांगते की या स्थितीच्या मूल्यावर अवलंबून ही दोन विधाने सशर्तपणे अंमलात आणली जातात तथापि विधान 3 या स्थितीद्वारे शासित नाही कारण ते if च्या समान पातळीवर आहेत म्हणून तुमचा मजकूर कोठे आहे याचे वर्णन करून तुम्ही या स्थितीद्वारे गोष्टीची सुरुवात आणि शेवट ठरवू शकतात पारंपारिक प्रोग्रामिंग भाषेत तुमच्याकडे काही प्रकारचे विरामचिन्हे असतात विशेषत ब्लॉकची सुरुवात आणि शेवट दर्शविण्यासाठी ब्रेससारखे विरामचिन्हे आहेत जे स्थितीनुसार नियंत्रित केले जाते Python बद्दलची एक चांगली गोष्ट म्हणजे यातील अनेक विरामचिन्हे आणि वाक्यरचनात्मक गोष्टी ज्यामुळे Python शिकणे वापरणे आणि वाचणे सोपे होते याच गोष्टी इतर प्रोग्रामिंग भाषा समजून घेणे कठीण करतात त्यामुळे जर तुम्ही प्रोग्रामिंग भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला प्रोग्रामिंग सुरू करायला आवडेल आणि कोलन अर्धविराम ओपन ब्रेसेस आणि क्लोज ब्रेसेस कुठे ठेवावेत हे समजून घेण्यात जास्त वेळ जाणार नाही पायथन हे कमी करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे तुम्ही काही विशिष्ट गोष्टी करत असाल तर ते शिकण्यासाठी आणि कोड लिहिण्यासाठी आकर्षक भाषा बनवते पायथनमध्ये हे नसेल आणि परिणामी आपल्याला अधिक क्लीनर प्रोग्राम दिसेल एका गोष्टीवर आपण आधी जोर दिला आहे आणि मी पुन्हा सांगेन की हे इंडेंटेशन एकसमान असले पाहिजे दुस या शब्दात ते समान संख्येच्या स्पेस असणे आवश्यक आहे सर्वात धोकादायक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे टॅब आणि स्पेसचे मिश्रण वापरणे जेव्हा तुम्ही तुमच्या कीबोर्डवरील टॅब दाबतात तेव्हा ते काही स्पेस टाकते जे तुम्ही स्क्रीनवर पाहतात तेव्हा तुमच्या बरोबरीचे वाटू शकते परंतु पायथन टॅब आणि स्पेसद्वारे गोंधळत नाही तर एक टॅब तीन स्पेस किंवा चार स्पेस किंवा स्क्रीनवर जे काही दिसत असेल त्याच्या बरोबरीचे होणार नाही सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे पायथन तुम्हाला एक प्रकारचा एरर मेसेज देईल जो समजण्यास फारसा सोपा नाही म्हणून नेहमी काही एकसमान धोरण वापरणे उपयुक्त नाही उदाहरणार्थ जेव्हा तुमच्याकडे असा नेस्टेड ब्लॉक असेल तेव्हा इंडेंट करण्यासाठी दोन स्पेस लागतात बरेचदा आपल्याकडे दोन पर्याय असतात अट खरी असल्यास एक पर्याय घ्यायचा आणि अट खरी नसल्यास दुसरा पर्याय घ्यायचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यास छत्री पिशवीत असल्याची खात्री करा अन्यथा छत्री पिशवीत नाही याची खात्री करा या प्रकरणात उदाहरणार्थ जर रिमेंडेर 0 नसेल तर m आणि n साठी नवीन मूल्यांसह सुरू ठेवा जर उर्वरित 0 असेल तर आपल्याला दोन मूल्यांसह लहान gcd आढळेल else असे विशेष शब्द वापरून सूचित केले आहे जे पुन्हा कोलनसह इंग्रजी else सारखे आहे आणि पुन्हा आपल्याकडे काय else मध्ये जाते हे दर्शविण्यासाठी आमच्याकडे नेस्टिंग आहे आणि if आणि else समान पातळीवर नेस्टेड केले पाहिजे else ऐच्छिक आहे त्यामुळे आमच्याकडे if शिवाय else असू शकते तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास आपण if स्टेटमेंट मध्ये जी अट ठेवली आहे हे एक एक्सप्रेशन असले पाहिजे जे स्पष्टपणे बुलियन व्हॅल्यू खरे किंवा खोटे दर्शवते परंतु इतर अनेक प्रोग्रामिंग लँग्वेज प्रमाणे Python हे थोडेसे शिथिल करते आणि ज्यांची भिन्न मूल्ये आहेत अशा भिन्न प्रकारच्या एक्सप्रेशनना अनुमती देते जसे की संख्या आणि सूची सारखे प्रकार देखील ट्रू किंवा फाल्स असे असतात विशेषतः कोणतीही संख्या कोणतीही एक्सप्रेशन जे 0 रिटर्न करतात 0 ची कोणतीही नुमेरिक एक्सप्रेशन फाल्स मानली जाते त्याचप्रमाणे कोणताही एम्पटी सिक्वेन्स जसे एम्पटी स्ट्रिंग किंवा एम्पटी लिस्ट यांना देखील फाल्स मानले जाते आणि या प्रकरणात नसलेली कोणतीही गोष्ट म्हणजे नॉनझिरो व्हॅल्यू म्हणून नम्बर नॉन एम्पटी स्ट्रिंग म्हणून सात वर्ण असलेली स्ट्रिंग असेल किंवा नॉन एम्पटी लिस्ट म्हणून तीन मूल्यांची लिस्ट असेल तर या सर्वांचा अर्थ ट्रू म्हणून लावला जाईल आणि मी त्यांना एका कंडिशन मध्ये ठेवतो हे आपले एक्सप्रेशन आणि कोड सिम्प्लिफाय करू शकते m टक्के n म्हणण्याऐवजी आपण आधी म्हटल्याप्रमाणे m टक्के n आणि 0 समान नाही लक्षात ठेवा जर ते 0 च्या बरोबर नसेल तर ते ट्रू आहे जर ही कंडिशन असेल तर m टक्के n हे नॉनझिरो व्हॅल्यू आहे की नाही हे विचारण्यासारखे आहे आणि जर ते नॉनझिरो व्हॅल्यू असेल तर आपल्याला m आणि n बदलायचे आहे म्हणून आपण फक्त m टक्के n असे लिहू शकतो हा एक शॉर्टकट आहे जर तुम्हाला याची सवय असेल आणि तुम्हाला काय चालले आहे ते माहित असेल तर ते काळजीपूर्वक वापरा ह्या गोष्टी तुम्हाला लिहिण्याची पद्धत सिम्प्लिफाय करू शकतात परंतु तुम्ही काय करत आहात याची तुम्हाला माहिती नसेल तर आपण चुका करू शकतात म्हणून जर तुम्हाला शंका असेल तर संपूर्ण तुलना लिहा जर तुम्हाला शंका नसेल किंवा ते अगदी स्पष्ट असेल तर शॉर्टकटने जा येथे एक अतिशय सामान्य परिस्थिती उद्भवते काहीवेळा आपल्याला दोनपैकी एक स्थिती तपासायची नसते परंतु अनेक अटींपैकी एक अट तपासायची असते तर समजा आपल्याकडे x व्हॅल्यू आहे नाव x हे 1 2 3 किंवा 4 मूल्य घेऊ शकते आणि ते 1 2 3 किंवा 4 आहे की नाही यावर अवलंबून असते आपल्याला चार वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत ज्यांना आपण f1 f2 f3 आणि f4 म्हणतो जर आपण या चार मार्ग निवडीचे अनुकरण केले तर if आणि else वापरून प्रथम आपल्याला थोडी तुलना करावी लागेल समजा आपण प्रथम x हे 1 च्या बरोबरीचे आहे की नाही ते तपासू नंतर आपण f1 ची इनवोक करू जर x हे 1 नसेल तर ते इतरांपैकी एक आहे म्हणून हे सर्व else मध्ये जाते आणि सर्व काही नेस्टेड होते आपण या प्रकरणात तपासू जर x 2 च्या बरोबरीचा असेल तर आपण f2 इनवोक करू अन्यथा आपल्याकडे 3 किंवा 4 आहे त्यामुळे आता हे सर्व पुन्हा एकदा नेस्टेड केले आहे आणि शेवटी x हे 3 आहे किंवा 3 नाही तर x हे 4 आहे आणि मग आपण पूर्ण केले परंतु यामध्ये मुख्य समस्या ही आहे की सर्वप्रथम हा कोड इंडेंट होत आहे आपण या नेस्टेड इफ स्ट्रक्चरमध्ये जाताना या मल्टि वे ब्रान्चचे अनुकरण करण्यासाठी आपल्याकडे मूलत फोर वे ब्रान्च आहे जिथे x चार मूल्यांपैकी एक मूल्य घेऊ शकते या चार मूल्यांपैकी प्रत्येकी चार भिन्न गोष्टी करायच्या आहेत जर आपण 4 3 2 वे निर्णय घेऊन त्याचे अनुकरण केले तर आपण 1 आहे किंवा 1 नाही तपासले नंतर 2 आहे किंवा 2 नाही तपासले आणि नंतर 3 आहे किंवा 3 नाही तपासले तर आपल्याकडे हे वाईट नेस्टिंग आहे आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे else नंतर लगेच if आहे पायथनकडे यासाठी शॉर्टकट आहे जो दुस या चेक एलिफ मध्ये else आणि if एकत्र करतो तर पायथनमध्ये उजवीकडील हे डाव्या बाजूस संबंधित आहे x हे 1 च्या बरोबरीची आहे किंवा नाही ही कंडिशन तपासते जर x हे 1 च्या बरोबरीचे असेल तर ते f1 इनवोक करेल अन्यथा ते बाकीचे इनवोक करेल आता बाकी नवीन कंडिशन तपासण्यासाठी else आणि if एकत्र करेल जर ही कंडिशन असेल तर हे कार्य करते अन्यथा ते उर्वरित तपासेल आपण अशा प्रकारे elif द्वारे nested else बदलू शकतो आणि ते कोड अधिक वाचनीय बनवते कारण ते आपल्याला सांगते की आपण प्रत्यक्षात मल्टि वे तपासणी करत आहोत आणि लक्षात घ्या की एलिफमधील शेवटचा शब्द पुन्हा else आहे जर तुमच्याकडे सात वेगवेगळे पर्याय असतील आणि तुम्ही फक्त विशेष गोष्टी करत असाल तर 1 2 3 आणि 4 5 6 7 हे सर्व समान असतील तर आपण else वापरू शकतो आपल्याकडे इतर सर्व पर्यायांची स्पष्टपणे गणना नाही म्हणून आपल्याकडे अनेक स्पष्ट अटी आहेत ज्या आपण तपासतो हा प्रकार लक्षात घ्या किंवा ते ठीक नसावेत आपल्याकडे अनेक स्पष्ट अटी आहेत ज्या आपण if आणि सिक्वेन्स किंवा elifs सह तपासतो आणि शेवटी आपल्याकडे else आहे else पुन्हा ऐच्छिक आहे जसे की ते नॉर्मल इफसह आहे परंतु मुख्य गोष्ट ही आहे की हे लांबलचक इंडेंटेशन सिक्वेन्स टळते ज्यामुळे कोड वाचणे खूप कठीण होते पहिल्या प्रकारचा कंट्रोल फ्लो जो आपण पाहिला आहे तो कंडिशनल एक्झिक्युशन आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे लूप आहे लूपमध्ये आपल्याला काहीतरी वारंवार करायचे आहे सर्वात मूलभूत आवश्यकता म्हणजे वेळा निश्चित करणे उदाहरणार्थ आमच्याकडे विधान आहे ज्यासाठी python मधील कीवर्ड आहे पायथन काय म्हणतो ते नवीन नाव घ्या आणि त्यास मूल्यांच्या क्रमाने चालवू द्या आणि या क्रमातील प्रत्येक मूल्यासाठी हे एकदाच योग्यरित्या कार्यान्वित होते हे क्रमाने आहे ते y ला 1 ने गुणाकार करत आहे नंतर परिणाम 2 ने आणि परिणाम 3 ने गुणाकार करत आहे याच्या शेवटी y गुणिले 1 वेळा 2 वेळा 3 गुणिले 4 असतील आणि आपल्याकडे z अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 चार वेळा असेल कारण प्रत्येक वेळी आपण z ला 1 जोडत आहोत तर हा या लूपचा परिणाम असावा मुख्य गोष्ट अशी आहे की आपल्याकडे लूपच्या मुख्य भागावर चिन्हांकित करण्यासाठी इंडेंटेशन आहे गोष्टींची पुनरावृत्ती करण्याची सर्वात सामान्य बाब म्हणजे काहीतरी n वेळा करणे 1 ते n अशी लिस्ट लिहिण्याऐवजी आपण या बिल्ट इन फंक्शन रेंजचा वापर करून या यादीशी समतुल्य काहीतरी निर्माण करू शकतो हे आपण पाहिले रेंज 0 1 आम्ही म्हंटले की ते 0 पासून सुरू होते आणि ते 0 1 2 या क्रमाने n मायनस 1 वर थांबते हे पायथनमधील पोसिशनल कॉन्व्हेंशनसारखे आहे जे म्हणतात की लिस्टमधील पोसिशन 0 ते लिस्टच्या लेंग्थ मायनस 1 पर्यंत जातात रेंज देखील 0 ते n पर्यंत जात नाही परंतु 0 ते n वजा 1 पर्यंत जाते तर यादीमध्ये i साठी लिहिण्याऐवजी आम्ही i साठी एका रेंजमध्ये लिहू शकतो आणि पायथनच्या दृष्टिकोनातून हे समान आहे एकतर आम्ही या नवीन नावाची रेंज एक्सप्लिसिट लिस्ट किंवा इम्प्लिसिट सिकवेन्स मध्ये ठेवू शकतोजे रेंज फंक्शनद्वारे दिलेले आहे सामान्यतः रेंज i j i ते j च्या स्लाइसप्रमाणे i पासून सुरू होते आणि j मायनस 1 पर्यंत जाते आपल्याकडे रेंज फंक्शन्स देखील आहेत जी काउंट डाउन करतात आणि आपल्याकडे रेंज फंक्शन्स आहेत जी मूल्य वगळून प्रत्येक पर्यायी मूल्य करू शकतो आपण थोड्या वेळाने रेंजमध्ये व्हॅरिएशन पाहू परंतु आता फक्त लक्षात घ्या की आमच्याकडे स्पष्टपणे मूल्यांच्या लिस्टमधून जाणारे विधान असू शकते म्हणून आपण एक लिस्ट देऊ शकतो आणि त्या यादीतील प्रत्येक व्हॅल्यूमधून जाण्यासाठी विचारू शकतो किंवा रेंज फंक्शन वापरून n व्हॅल्यूचा क्रम तयार करू शकतो याचे एक साधे उदाहरण पाहू समजा आपल्याला n संख्येचे सर्व घटक शोधायचे आहेत सर्व संख्या ज्या n ला उर्वरित शिवाय विभाजित करतात आपण gcd केल्यावर आठवते त्याप्रमाणे संख्येचे सर्व विभाजक किंवा घटक 1 आणि n दरम्यान असले पाहिजेत आपल्याकडे n पेक्षा मोठी संख्या असू शकत नाही जी n चा घटक आहे घटकांची यादी तपासण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे 1 ते n पर्यंतची प्रत्येक संख्या वापरून पहा आणि ती भागते की नाही ते पहा म्हणून येथे एक अतिशय सोपी फंक्शन आहे म्हणून आम्ही फॅकटर्स ऑफ n नावाचे फंक्शन परिभाषित करतो जे सर्व घटकांची यादी परत देणार आहे ही यादी रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही अंतर्गतपणे फ्लिस्ट नावाची फ्लिस्ट वापरतो फ्लिस्ट पुढील घटकांची यादी सुरुवातीला रिक्त आहे आणि आता सर्व घटक 1 आणि n च्या दरम्यान आहेत हे लक्षात ठेवून आम्ही 1 ते n पर्यंतच्या सर्व संख्या क्रमाने तयार करतो आणि लक्षात ठेवा यासाठी रेंजची अप्पर बॉउंड n प्लस 1 असणे आवश्यक आहे कारण रेंज फंक्शन बिलो 1 थांबते जी उजवीकडे असलेली संख्या आहे हे 1 2 3 पासून n पर्यंत असा क्रम तयार करेल आणि आपण तपासतो की n ला i ने भागल्यावर काही रिमेंडर नसेल तर आपण या यादीत i समाविष्ट करतो आणि लक्षात ठेवा की लिस्ट आणि सिक्वेन्ससाठी प्लस म्हणजे काँकॅटेनेशन आहेत हे प्रत्यक्षात लिस्टमध्ये मूल्य जोडते आणि हे आपल्याला नवीन लिस्ट परत करण्यास अनुमती देते याच्या शेवटी आपण n चे सर्व घटक मोजले आहेत आणि त्यांना लिस्ट म्हणून परत करतो पण आजच्या व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कधीकधी आपल्याला कपात साखर ढवळण्यासारखे किती वेळा करायचे हे आधीच माहित नसतानाही किती वेळा करायचे असते gcd सह याचे उदाहरण पाहिले तर काय केले आमच्याकडे आणखी एक विधान आहे जसे की while जोपर्यंत कंडिशन टिकून राहते तोपर्यंत While अंमलात आणले जाते म्हणून या बॉडीची अंमलबजावणी करतो जोपर्यंत ही कंडिशन सत्य आहे असे मूल्यमापन करतो आणि नंतर जेव्हा आपण हे कार्यान्वित केले तेव्हा आपण परत येतो आणि ही कंडिशन खरी आहे की नाही हे पुन्हा तपासतो त्यामुळे धोका असा आहे की प्रत्येक वेळी आपण परत येताना ही कंडिशन ट्रू असेल आणि ही गोष्ट कधीच संपणार नाही कारण आपल्याला आधीच माहित आहे की ती आपण सुरू केलेल्या क्रमाच्या लांबीच्या कितीतरी पटीने पूर्ण होईल म्हणून जेव्हा आपण फॉर लूप सुरू करतो तेव्हा आपण एक फिक्स सीक्वेन्स देतो की फिक्स सीक्वेन्सची लांबी निश्चित असते आणि म्हणून आपण त्या अनेक एक्झिक्यूशनमधील लूप संपुष्टात आणला पाहिजे थोड्या वेळाने आम्ही परत आलो आम्ही पुन्हा कंडिशन तपासतो परंतु कंडिशन कधीही ट्रू होणार नाही याची सर्व शक्यता असते जेव्हा आपण व्हाईल लूप लिहितो तेव्हा आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की काही वेळाने आत कार्यान्वित करण्यासाठी विधानांचा हा क्रम शेवटी ही कंडिशन फाल्स ठरली पाहिजे कारण जर ही कंडिशन कधीही फाल्स झाली नाही तर कंडिशन कधीही होणार नाही लूप कधीही समाप्त होणार नाही आपण जीसीडी सोबत पाहिलेले उदाहरण आणि आपण आतापर्यंत जे काही लिहिले आहे त्यात फरक आहे आपण प्रथम तपासतो आणि अदलाबदल करतो म्हणजे मोठी संख्या प्रथम आहे आणि आता आपण मोठ्या संख्येला लहान ने भाग जातो की नाही हे तपासतो म्हणून जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत आपण m आणि n साठी मूल्यांची देवाणघेवाण करतो आपण लहान n संख्येकडे m पॉईंट करतो आणि उर्वरित n ला पॉईंट करतो जी अजून लहान असेल आणि अखेरीस ही गोष्ट फाल्स होईल आपल्याला अशी कंडिशन मिळेल जिथे n ला m भागतो आणि उर्वरित 0 आहे आणि त्या वेळी आपल्याला gcd सापडला आहे हे एक साधे उदाहरण आहे लक्षात ठेवा की आमच्या पूर्वीच्या कॉन्व्हेंशननुसार आम्ही हे m टक्के n ही गोष्ट बनवताना देखील लिहू शकतो म्हणून आपल्याला हे स्पष्टपणे 0 च्या बरोबरीची गरज नाही कारण m टक्के n हे मूल्य 0 नसल्यास ट्रू मानले जाईल आणि लूप आणखी एकदा जाईल परंतु आता काही परिस्थितींमध्ये ते इतके सोपे असू शकते किंवा नसू शकते फक्त 0 च्या बरोबरीचे नाही असे स्पष्टपणे सांगणे उपयुक्त ठरेल फक्त स्वतःला आणि तुमचा कोड वाचत असलेल्या व्यक्तीला स्पष्ट करण्यासाठी हे चालले आहे थोडक्यात पायथन इंटरप्रिटर साधारणपणे क्रमाने वरपासून खालपर्यंत कोड कार्यान्वित करतो आपण पाहिलेल्या तीन मार्गांनी आपण कंट्रोल फ्लो बदलू शकतो एक इफ स्टेटमेंट वापरत आहे जे सशर्तपणे कार्यान्वित होते आणि हे एलिफपर्यंत विस्तारते जे आपल्याला मल्टि वे ब्रांच करण्यास अनुमती देते नंतर for स्टेटमेंट साठी आहे जे आपल्याला काही निश्चित वेळा पुनरावृत्ती करण्यास अनुमती देते जे रेंज मधील मूल्यांची लिस्ट किंवा सिक्वेन्स प्रदान करते आणि मग आमच्याकडे एक पुनरावृत्ती आहे जी एक कंडिशनवर आधारित असते जेव्हा आपण एक कंडिशन ठेवतो आणि नंतर प्रत्येक वेळी कंडिशन पुन्हा तपासली जाते तेव्हा बॉडी अंमलात आणली जाते तोपर्यंत हे खरे आहे की बॉडी पुनरावृत्ती करत राहते